नमस्कार मागच्या भागात थ्री फेज बॅलेन्स सिस्टिम ची पॉवर मेजरमेंट कशी करायची यावर चर्चा केली आज आपली चर्चा अनबॅलेन्स थ्री फेज सिस्टीम समजून घेण्यासाठी सुरू करूया आणि नंतर अनबॅलेन्स थ्री फेज सिस्टीमसाठी पॉवर मेजरमेंट कशी करायची याबद्दल सुद्धा चर्चा करूया चला आजच्या भागाची सुरुवात करूया प्रथम आपण अनबॅलेन्स सिस्टीम म्हणजे काय हे समजून घेऊया तर अनबॅलेन्स सिस्टीम ही दोन परिस्थितीमुळे निर्माण होते त्या कोणत्या आहेत तर सोर्स व्होल्टेज हे मॅग्नेट्यूट च्या बरोबरीचे नसेल किंवा त्याचे फेज अँगल वेगळे असतील याचा अर्थ बॅलेन्स सिस्टीमसाठी आपल्याला सामान्यतः माहिती आहे की फेज या सारख्या आणि एकमेकांपासून 120 डिग्री ला असतात परंतु अनबॅलेन्स सिस्टीम प्रकरणात फेज तंतोतंत 120 डिग्री नसतात तेथे काहीसा फेज डिफरन्स आढळतो अशा प्रकरणात आपण म्हणू शकतो की ती सिस्टीम अनबॅलेन्स आहे दुसऱ्या केसमध्ये कदाचित अनबॅलेन्स लोड जेथे लोड सारखा नसतो तर या दोन कंडिशन शक्य आहेत ज्याला अनुसरून आपण म्हणू शकतो की 3 फेज सिस्टीम ही अनबॅलेन्स आहे तर म्हणून आपण म्हणू शकतो की अनबॅलेन्स सिस्टीम ही अनबॅलेन्स व्होल्टेज सोर्स किंवा अनबॅलेन्स लोड मुळे आहे तर अनबॅलेन्स सिस्टीमशी संबंधित ऍनॅलिसिस करण्यासाठी या भागात आपण असे मानू या की सोर्स हा बॅलेन्स आहे म्हणजेच व्होल्टेज सोर्स मॅग्नेटयुट आणि अँगल हे बॅलेन्स व्होल्टेज सोर्सप्रमाणे आहेत परंतु लोड अनबॅलेन्स आहे याचाच अर्थ लोड इम्पिडंन्स म्हणजेच ZA ZB आणि ZC सारखे नाहीत तर अनबॅलेन्स तीन फेज सिस्टीम केसमध्ये विविध इलेक्ट्रिकल पॅरामीटर नोड ऍनॅलिसिस वापरून कॅल्क्युलेट करता येईल ही आकृती जी आत्ता आपण पाहिली ही 3 फेज स्टार स्टार किंवा तुम्ही असेही म्हणू शकता Y Y सिस्टीम ज्यामध्ये बॅलेन्स सोर्स समाविष्ट आहे याचे उदाहरण आहे बॅलेन्स सोर्स हा पर्टिक्युलर नोडच्या मागे आहे जो आपण पाहातो आपण तो आकृतीत दर्शविलेला नाही परंतु आपला उद्देश अनबॅलेन्स लोड मानून सर्किट ऍनॅलिसिस करणे हा आहे आपण आकृतीत अनबॅलेन्स लोड दर्शविलेला आहे त्यामुळे आपल्याला फक्त बॅलेन्स लोड दिसत आहे जसे आपण आधीच्या आकृती मध्ये पाहिले येथे अनबॅलेन्स लोड प्रकरणात ZA ZB आणि ZC यांचे फेज इम्पिडंन्स सारखे असतात तर जेव्हा लाईन करंट कॅल्क्युलेट करू तेव्हा लाईन करंट हा ओहम लॉच्या मदतीने कॅल्क्युलेट करू तर IaVANZA IbVBNZB IcVCNZC आता हा अनबॅलेन्स लाईन करंट न्यूट्रल वायर मध्ये करंट निर्माण करतो कारण करंटची एकूण बेरीज म्हणजेच IaIbIc ही 0 नाही जे आपण बॅलेन्स सिस्टीम प्रकरणात पाहिले तर त्या प्रकरणात जेव्हा आपण नोड N जवळ KCL चा वापर करणार आहोत तर तेव्हा आपल्याला न्यूट्रल करंटची व्हॅल्यू ही मिळेल In IaIbIc तर या प्रकरणात जेथे आपल्याला तीन वायर सिस्टीम दिसते याचा अर्थ न्यूट्रल वायर ही अनुपस्थित आहे तरीसुद्धा आपण लाईन करंट Ia Ib Ic मेष ऍनॅलिसिस वापरून शोधू शकतो परंतु त्या प्रकरणात जेव्हा न्यूट्रल वायर अनुपस्थित आहे तर नोड n ला KCL आहे याचाच अर्थ IaIbIc0 आता आपण हे स्टार स्टार किंवा Y Y जोडलेल्या सिस्टीमच्या मदतीने ऍनॅलिसिस केले यासारखेच आपण अनबॅलेन्स डेल्टा Y साठी करू शकतो Y डेल्टा किंवा डेल्टा डेल्टा 3 फेज 3 वायर सिस्टीमसाठी करू शकतो तर आधी जसे आपण नमूद केले दूर अंतरावर पॉवर वाहून नेण्यासाठी ट्रान्समीशन हे तीन च्या पटीत असतील म्हणजेच आपण 3 फेज 3 वायर सिस्टीम वापरली त्या प्रकरणात पृथ्वी स्वतः न्यूट्रल कंडक्टर म्हणून काम करेल त्यामुळे आपण न्यूट्रल कंडक्टर वाहून नेणाऱ्या लाइन्सवर अवलंबून राहणार नाही पृथ्वी न्यूट्रल कंडक्टर म्हणून वापरणार आहोत अनबॅलेन्स 3 फेज सिस्टीम मधील पॉवर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे ते म्हणजे आपल्याला आपण जे आधी इक्वेशन पाहिले आहे त्याचा वापर करून प्रत्येक फेज मधील पॉवर शोधायची आहे तर फेज मधील रियल पॉवर प्रमाणे आपण लिहू शकतो PpVpIpcos QpVpIpsin SpVpIp SpPpjQpVpIp एकूण पॉवर ही फक्त एक फेज मधील तीन पट पॉवर नसून 3 फेज मधील पॉवरची बेरीज आहे PPaPbPc आता आपण पाहूया की ही पॉवर कशी मोजायची कारण आपण अनबॅलेन्स कंडिशन अंतर्गत कंडिशन शोधली आहे आपल्याला पॉवर P ची व्हॅल्यू प्रत्येक फेज मधील प्रत्येक पॉवरची बेरीज कशी मिळेल ही कॅल्क्युलेट कशी करायची किंवा ही पॉवर कशी मोजायची आपण तीन फेज पॉवर मोजण्यासाठी वेगळी पद्धत वापर करुया तर तीन फेज पॉवर मोजण्यासाठी आपण दुसरी पद्धत याबद्दल चर्चा करूया तर आपण जर बॅलेन्स सिस्टीमसाठी वॅट मीटर चा वापर केला वॅट मीटर आपण तीन फेज मधील ऍव्हरेज पॉवर मोजण्यासाठी वापरू शकतो कारण आपल्याकडे सिस्टीम ही पूर्णपणे बॅलेन्स आहे प्रत्येक फेज मधील पॉवर सारखीच आहे आपण जर प्रत्येक सिंगल फेज मधील पॉवर मोजली तर एकूण पॉवर ही 1 वॅट मीटरने रिड केलेल्या पॉवरच्या तीन पट असेल आता सिस्टीम अनबॅलेन्स आहे अशा केसमध्ये एकच वॅट मीटर पद्धत वापरू शकत नाही अशा प्रकरणात आपल्याला दोन किंवा तीन सिंगल फेज वॅट मीटर अनबॅलेन्स 3 फेज सिस्टीम मधील टोटल पॉवर शोधावी लागेल तर आपण पॉवर मोजण्यासाठी तीन वॅट मीटर पद्धत कशी वापरायची हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपण लाईनच्या प्रत्येक फेजमध्ये वॅट मीटर जोडणीचा वापर करुया आपण करंट कॉर्ईल सिरीजमध्ये आणि पोटेन्शियल कॉर्ईल पॅरलल जोडुया पॅरलल म्हणजेच शून्य हा न्यूट्रल किंवा तुम्ही असेही समजू शकता की कोणतीही लाईन ज्यामधून आपण a आणि o मधला पोटेन्शियल फरक शोधू शकतो Vao हा व्होल्टेज जो पोटेन्शियल कॉर्ईल ने दिलेला आहे आणि आपल्याला एकूण पॉवर W1 मीटर वरून मिळेल त्याचप्रमाणे W2 आणि W3 मीटरसाठी आपण b आणि c त्यांना प्रत्येकी फेज मध्ये जोडुया आणि व्होल्टेज कॉर्ईल ही फेज आणि रेफरन्स नोडला जोडुया तर आपण या रचनेमध्ये o हा रेफरन्स नोड मानला आहे तर आता आपल्याला तीन फेज लोड Y कॅल्क्युलेट करायचा आहे किंवा डेल्टा किंवा बॅलेन्स किंवा अनबॅलेन्स जोडलेला आहे अशा प्रकरणात एकूण पॉवर कशी कॅल्क्युलेट केली जाईल तर आता आपण या तीन वॅट मीटर मधील रिडिंगच्या मदतीने लोडने कंज्यूम केलेली एकूण पॉवर व्हॅल्यू कशी शोधता येईल हे पाहूया आता तीन वॅटमीटर पद्धत ही तीन फेज सिस्टीम मधील पॉवर मोजण्यासाठी चांगलीच उपयुक्त आहे जेथे पॉवर घटक सतत बदलत आहे तर तीन वॅट मीटर पद्धतीमध्ये एकूण ऍव्हरेज पॉवर ही तीन वॅट मीटर रिडिंगची एकूण बेरीज ही PTP1P2P3 जसे P1 P2 आणि P3 संबंधित वॅट मीटरचे रिडिंग W1 W2 आणि W3 आहे आपण रिडिंग हे कॉमन रेफरन्स पॉईंट o पासून घेतलेले आहे आपण हे अनिश्चितपणे निवडले आहे परंतु सामान्यतः Y जोडणी मध्ये काय होते o हा काहीही नसून न्यूट्रल पॉईंट आहे जो व्होल्टेज तुम्ही कॉर्ईलच्या येथे पाहता तो फेज व्होल्टेज आहे आता जर लोड डेल्टा जोडलेला आहे अशा प्रकरणात न्यूट्रल पॉइंट हा अस्तित्वात नसेल त्यावेळी रेफरन्स पॉईंट o हा कोणत्याही फेज मध्ये जोडता येईल आपण तो a b किंवा c ला जोडुया जर लोड डेल्टा जोडलेला असेल उदाहरणार्थ जर पॉइंट o फेज b ला जोडलेला असेल तर व्होल्टेज कॉर्ईल वॅटमीटर लाईन्स W 2 हे 0 रिड करेल म्हणून आपल्याला जे वॅटमीटर W 2 चे रिड मिळेल ते 0 असेल याचाच अर्थ अशा प्रकरणात वॅटमीटर W 2 हे जोडणे आवश्यक नाही आपण फक्त पॉवर ऍबसॉर्ब माहिती मिळवण्यासाठी 2 वॅटमीटर वापरू शकतो आपण पाहुया की एकूण पॉवर मोजणी साठी 2 वॅटमीटर कसे पुरेसे आहेत या रचनेमध्ये जेव्हा तुम्ही 2 वॅट मीटर प्रकरणात पहाल तर तुम्हाला लोडने ऍबसॉर्ब केलेली पॉवर शोधायची आहे येथे पुन्हा लोड 3 फेज स्टार किंवा डेल्टा जोडलेला आहे किंवा तो बॅलेन्स व अनबॅलेन्स आहे अशा प्रकरणात जर तुम्ही वॅट मीटर रचना पाहिलीत करंट कॉर्ईल ही मालिकेमध्ये फेज a आणि फेज c बरोबर जोडलेली आहे आणि पोटेन्शियल कॉर्ईल ही दोन फेजमध्ये आहे W1साठी पोटेन्शियल कॉर्ईल a आणि b आणि W2साठी पोटेन्शियल कॉर्ईल ही c आणि b मध्ये जोडलेली आहे तर 2 वॅटमीटर पद्धत ही सहसा 3 फेज पॉवर मोजण्यासाठी वापरली जाते या आकृतीत आपण पाहत आहोत 2 वॅटमीटर हे कोणत्याही दोन फेजसाठी आहे जे आपण पाहिले ते व्यवस्थित जोडलेले पाहिजे आता ही बघा की प्रत्येक वॅट मीटरची करंट कॉर्ईल लाईन करंट नसते कारण ती लाईन जोडते पण पोटेन्शियल कॉर्ईल किंवा आपण म्हणू या व्होल्टेज कॉर्ईल ही दोन लाईन मध्ये जोडलेली असते याचा अर्थ तुम्हाला लाईन व्होल्टेज मिळेल आता जर तुम्ही पाहिले तर प्लस मायनस पॉइंट व्होल्टेज कॉर्ईलचा लाईनला जोडलेला आहे ज्यामध्ये करस्पोंडिंग करंट कॉर्ईल ही जोडलेली आहे तुम्ही वॅट मीटरच्या जोडणीची दिशा पाहिली जेथे करंट कॉर्ईल जोडलेली आहे तेथे तुम्ही पोटेन्शियल कॉर्ईल जोडा आता प्रत्येक वॅट मीटर जरी फेजने घेतलेली पॉवर रिड करत नसेल कारण हे व्होल्टेज संभाव्य कॉर्ईलच्या येथून येत आहेत फेज व्होल्टेज नाहीत अशा प्रकरणात इंडिव्हिज्युअल वॅटमीटर हे प्रत्येक फेज पॉवर वापरण्याचे रिड देणार नाही किंवा पर्टिक्युलर फेज येथे जोडलेले आहे परंतु दोन वॅट मीटरची एकूण बेरीज ही आपल्याला लोडने ऍबसॉर्ब केलेली एकूण ऍव्हरेज पॉवर एवढेच रिड बरोबर देईल आणि हे लोड Y किंवा डेल्टा जोडलेला आहे किंवा बॅलेन्स किंवा अनबॅलेन्स आहे याची परवा केलेली नसेल तर एकूण पॉवर बरोबर दोन वॅट मीटरच्या रिडची एकूण अल्जेब्रिक सम असेल आता आपण समजूऊया की टोटल पॉवर कंज्यूम केलेले ही दोन वॅट मीटरचे रिडींग कसे बरोबर आहे समर्थन करू शकतो सहजतेसाठी आपण दोन वॅट मीटर पद्धत बॅलेन्स तीन सिस्टीम साठी घेऊया त्यामुळे आपण टोटल कंज्यूम केलेली पॉवर विरुद्ध इंडिव्हिज्युअल वॅटमीटर रिड यांच्यातील संबंध स्टेडी करू शकतो आपण असे व्यक्त करूया की टोटल पॉवर कंझम्पशन हे दोन वॅटमीटर रीडिंग इतके अल्जेब्रिक सम आहे आता आपण ही पर्टिक्युलर सर्किट रचना लक्षात घेऊया यामध्ये तुम्ही पाहू शकता फेज a आणि b मधील व्होल्टेज Vab b आणि c मधील व्होल्टेज Vcb Vcb हा लिहिलेला आहे कारण पोटेन्शियल कॉर्ईल ही c आणि b मध्ये जोडलेली आहे तर आपण c हा प्लस पॉइंट आणि b मायनस पॉईंट असे मानू या तर Vcb हे पोटेन्शियल कॉर्ईलच्या जवळील पोटेन्शियल आहे कारण आपण b हा रेफरन्स पॉईंट वॅट मीटर कॉर्ईलच्या जोडणीसाठी विचारात घेतलेला होता आता Ib करंट जो b फेज मध्ये वाहत आहे Ia हा फेज a मध्ये आणि Icहा c फेजमध्ये वाहत आहे Ia Ib Ic सुद्धा लाईन करंट तर आपण असे विचारात घेतले आहे की लोड बॅलेन्स आहे तर आपण म्हणू शकतो की लोड इम्पिडंन्स 3 फेज मधील ZYआता या पर्टिक्युलर अभ्यासाचा उद्देश असा की आपण लोड ने ऍबसॉर्ब केलेली ऍव्हरेज पॉवर शोधण्यासाठी दोन वॅट मीटर पद्धत वापर करू शकतो आत्ता आपण Y जोडलेला लोड विचारात घेतलेला आहे आणि सोर्स हे a b c क्रमाने समजले आहेत तर या प्रकरणात जर तुम्ही ZYफेजर मध्ये रूपांतर केले तर तर तो ZYZY∠ θ असेल तर आपण असे मानू या लोड इम्पिडंन्समुळे व्होल्टेज कॉर्ईल त्याच्या करंट कॉर्ईलच्या पुढे जाईल कारण हा लोड वापरला आहे तर अशा प्रकरणात आपण काय म्हणू शकतो की पॉवर घटक हा cos थिटा आहे आपण आठवले तर बॅलेन्स स्टार स्टार किंवा Y Y जोडलेल्या नेटवर्कमध्ये आपण काय चर्चा केली आपण पाहिले की लाईन व्होल्टेज रेफरन्स फेज व्होल्टेजच्या 30 डिग्री पुढे आहे त्या प्रकरणात आपण लिहू शकतो की फेज करंट Ia आणि लाईन व्होल्टेज Vab यामधील एकूण फेज डिफरन्स 30° आहे हे जेव्हा आपल्याला मिळाले तेव्हा आपण रेफरन्स फेज व्होल्टेज घेतला त्यावेळी तुमचा लाईन व्होल्टेज हा 30 डिग्री पुढे असेल अशा प्रकरणात ऍव्हरेज पॉवर वॅट मीटर W1 मुळे P1ReVabIaVabIacos 30° VLILcos 30° सारख्याच प्रमाणे आपण ऍव्हरेज पॉवर वॅट मीटर 2 ने रिड केलेली दाखवू शकतो P2ReVcbIcVcbIccos 30° VLILcos 30° ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटीटीज वापरल्या नंतर cos ABcos A cos B sin A sin B cos A Bcos A cos B sin A sin B बेरीज आणि फरक दोन वॅट मीटर रिडिंग शोधण्यासाठी एकूण पॉवर व्हॅल्यू शोधण्यासाठी आपण या दोन सूत्रांचा वापर करू या P1P2VL IL cos 30°cos 30° VL IL cos cos 30° sin sin 30°cos cos 30°sin sin 30° VL IL 2cos cos 30°3VLILcos वरील प्रमाणे असे दिसून येते की 2 वॅट मीटर पद्धतमधील वॅट मीटर रिडिंगची बेरीज आपल्याला एकूण ऍव्हरेज पॉवर देते PTP1P2 त्याचप्रमाणे P1 P2VLILcos 30° cos 30° VL IL cos cos 30° sin sin 30° cos cos 30° sin sin 30° VL IL 2sin sin 30° VLILsin तर एकूण रिऍक्टिव्ह पॉवर ही अशाप्रकारे मूल्यमापन करता येईल QT3 अपरेंट पॉवर तुम्ही लिहू शकता STPT2QT2 पॉवर फॅक्टर मूल्यमापन असे केला जाईल tan QTPTP2 P1P1P2 यावरून आपण पॉवर फॅक्टर अशा प्रकारे मिळू शकतो जसे pfcos तर दोन वॅट मीटर पद्धत ही फक्त एकूण रियल आणि रिऍक्टिव्ह पॉवर देत नाही तर ती पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा वापरली जाते वरील इक्वेशन वरून असे दिसून येते की जर P2P1 तर लोड हा रेझीसटीव्ह जर P2P1 तर लोड हा इंडक्टिव्ह जर P2P1 तर लोड हा कॅपॅसिटीव आता हे समजण्यासाठी काही उदाहरणे घेऊया की आपण आत्तापर्यंत त्याबद्दल चर्चा केली आहे चला पाहूया की आपल्याला अनबॅलेन्स स्टार जोडलेला लोड आकृतीत दाखवल्याप्रमाणे बॅलेन्स होल्टेज 100 V ला जोडलेला आहे आणि फेज क्रम acb आपल्याला लाईन करंट आणि न्यूट्रल करंट या रचनेसाठी कॅल्क्युलेट करायचा आहे जेथे ZA15 ZB10j5 ZC6 j8 जर तुम्ही हा पर्टिक्युलर स्टार जोडलेला लोड पाहिलात जे ZA ZB ZC हे सारखे नाहीत त्याचा अर्थ आपल्याला लाईन करंट वेगळे कॅल्क्युलेट करायचे आहेत कारण लाईन करंट हे सारखे नाहीत आणि ही सिस्टीम अनबॅलेन्स आहे तर आपण असे कॅल्क्युलेट करूया Ia100∠0°156

87°A न्यूट्रल लाईन मधले करंट हे अशाप्रकारे मिळवले जाईल In IaIbIc10 4°A आपण दुसरे उदाहरण घेऊ या तर आधीच्या उदाहरणात आपण पाहिले की आपण तीन वॅटमीटर पद्धत वापरली आहे जेथे वॅटमीटर हे इंडिव्हिज्युअल फेजला जोडलेले आहेत बॅलेन्स Y जोडलेल्या लोडने ऍबसॉर्ब केलेली एकूण पॉवर मोजण्यासाठी आपल्याला वॅट मीटर रिडिंग आणि एकूण ऍबसॉर्ब पॉवर शोधायचे आहे या प्रकरणात आपल्याला माहित आहे VAN100∠0°VBN100∠120°VCN100∠ 120° Ia6

तर वॅट मीटर रिडींग व्हॅल्यू तुम्ही सहज शोधू शकता जसे P1ReVANIaVANIacos 1006

87°600W म्हणून एकूण ऍबसॉर्ब केलेली पॉवर PTP1P2P32067W इंडिव्हिज्युअल रेजिस्टर ने ऍबसॉर्ब केलेली पॉवर अशाप्रकारे शोधू शकतो PTIa215Ib210Ic262067W जी वॅटमीटर रिडींगच्या तंतोतंत सारखी आहे आता जर तुम्हाला उलटतपासणी करायची असेल तुम्ही P च्या बरोबर व्हॅल्यूला पोहोचला आहात आपण काय करू शकतो आपण सहजच इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सने ऍबसॉर्ब केलेली पॉवर शोधू शकतो कारण रेजिस्टन्समध्ये तीन रेजिस्टन्स आहेत आणि रियल पॉवर ही रेजिस्टर ने ऍबसॉर्ब घेतलेली आहे तर 15 6 ohm आणि 10 ohm हे तीन रेजिस्टन्स आहेत तर आपण काय करुया आपण फक्त प्रत्येक इंडिव्हिज्युअल फेजसाठी I2R ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया आणि जेव्हा आपण प्लस करू तेव्हा आपल्याला एकूण लोडने ऍबसॉर्ब पॉवर बरोबर 2067 watt मिळेल याला आपण रियल पॉवर अचूक व्हॅल्यू पर्यंत पोहोचलो असे म्हणतात तर लगेचच आपण तिसरी पद्धतसुद्धा पाहूया तिसऱ्या उदाहरणासाठी फेज रिएक्टिव पॉवर पर फेस रिएक्टिव पॉवर घटक आणि पॉवर फॅक्टर व्हॅल्यू शोधण्यासाठी आपल्याला दोन वॅट मीटर पद्धत ची गरज आहे P11560Wआणि P22100W हे दिलेले आहे आणि लाईन व्होल्टेज 220 volt आहे अशाप्रकारे आपल्याला P1 आणि P2 ही टोटल ऍव्हरेज पॉवर मिळेल PTP1P23660W पर फेज ऍव्हरेज पॉवर असेल PP13PT1220W टोटल रिएक्टिव पॉवर ही अशा प्रकारे काढली जाईल QT3935 5VAR पर फेज रिएक्टिव पॉवर QP13QT311 77VAR पॉवर कोन हा QTPT 935 33660 14 33° म्हणून पॉवर फॅक्टर pfcos 0 9689lagging पॉवर फॅक्टर हा मागे पडत आहे कारण QT हा अधिक किंवा P2P1आहे तर यावरून मी आजचा आपला भाग संपवत आहोत ज्यामध्ये आपण अनबॅलेन्स 3 फेज सिस्टीम बद्दल चर्चा केली पुढील आठवड्यात आपण स्टेट व्हेरिएबल ऍनॅलिसिस अनुसरून चालू करूया धन्यवाद